इंडक्शन मशीनची सुरूवात कृपया आपण काढलेला समतुल्य सर्किट आठवा आम्ही सांगितले की जे काही समांतर पॅरामीटर आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर हे R1 X1 होते जर मी समांतर केले तर नक्कीच हे Xm असेल हे Rc असू शकते जे मी आतापर्यंत समाविष्ट केलेले नाही परंतु तरीही आपण आयर्न लॉस ला समाविष्ट केल्यास हे समाविष्ट करावे लागेल नंतर आपल्याकडे आणि s असणार आहे ज्याचे स्पष्टपणे दोन घटक माझ्याकडे आहेत एक म्हणजे इन्हेरण्ट लॉस जे आहे आणि दुसरे भाग म्हणजे मेकॅनिकल आउटपुट आहे आणि मग हे शॉर्ट सर्किट केले जाईल हे इंडक्शन मशीनचे सामान्य समतुल्य सर्किट आहे V1 सह इनपुट व्होल्टेज किंवा प्रति स्टेज व्होल्टेज Vs मग मी एक मशीन सुरू करणार आहे वेग शून्य आहे म्हणून स्लिप एक होईल फ्लिप प्रारंभ करताना 1 होईल कारण स्लिप 1 आहे माझ्याकडे सुरुवातीस काही करंट असणार आहे जर मी दुर्लक्ष करूनही लिहायचा प्रयत्न केला तरीही आपण ह्याला मॅग्नेटिझिंग करंट I म्हणू शकतो म्हणून मी येथे s पूर्णपणे काढून टाकते कारण s हा 1 आहे जेव्हा s एक नसतो तेव्हा मला हे 01 0 02 0 03 असच काही जर मी असे गृहीत धरले की 1 ओहम आहे उदाहरणार्थ ते 33 च्या घटकाने गुणाकार होईल किंवा 50 किंवा 100 ह्या परिस्थितीत कदाचित स्लिप जे काही आहे त्यावर अवलंबून असेल त्यामुळे हे संपूर्ण रोटर प्रतिरोध फुगलेले दिसेल कारण आपोआप करंट कमी होईल रोटर करंट एकदा कमी होईल स्लिप खरोखर खरोखर एक कमी मूल्य झाले आहे पण जेव्हा स्लिप 1 हा इम्पीडन्स असेल मी जे काही इम्पीडन्स पाहत आहे ते अगदी कमी आहे कारण हे खूपच कमी आहे Istart जास्त आहे ही खरोखर खूप जास्त आहे म्हणूनच ज्याला आपण DOL डायरेक्ट ऑनलाईन स्टारटिंग म्हणतो त्या तीन फेज व्होल्टेजेस लावून मशीन सुरू करणे निश्चितपणे चांगला पर्याय नाही म्हणूनच इन्डक्शन मोटरची थेट ऑनलाइन स्टार्टिंग करणे निश्चितपणे एक चांगला पर्याय नाही हे एक स्वत ची स्टारटिंग मशीन आहे यावर सहमत आहे परंतु खरोखरच आपल्याला त्याची मदत होणार नाही जर आम्ही इंडक्शन मोटर 100 किलो वॅट 3 फेज पुरवठा लागू करून प्रारंभ करण्याचा प्रयत्न करीत आहे कारण मी काढत असलेल्या विद्युत् प्रवाह 5 ते 8 पट इतका जास्त असेल TI पूर्ण भार जर मी IFL 10 अँपिअर म्हटलं तर आपण जेव्हा 3 टप्प्यातील पुरवठ्याशी थेट जोडले तेव्हा 70 ते 80 अँपिअर इतके जास्त रेखांकन करू शकतो म्हणून सामान्यत पॉवर सिस्टम पॉवर सिस्टम ऑथोरिटीला इंडक्शन मोटर रेटिंग काय आहे यावर मर्यादा घातली जाते आपण थेट सुरू करू शकता साधारणत 10 किलो वॅटच्या पलीकडे जास्तीत जास्त kil० किलो वॅट आपल्याला सुरू करण्याची परवानगी नाही जर आपण 50 किलो वॅटच्या पलीकडे गेला आणि नंतर थेट ऑनलाइन प्रारंभ करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित सर्व शक्यता किंवा सर्व वीजपुरवठा काढून टाकला जाईल उर्जा प्रणालीचे अधिकारी एक कठोर कठोर कारवाई करतील कारण इतर सर्व लोकांवर त्याचा परिणाम होतो माझ्याकडे एक ट्रान्समिशन लाइन असेल ज्याचा कदाचित हा माझा स्रोत आहे आणि माझ्याकडे अशी लांब ट्रांसमिशन लाइन असेल ट्रांसमिशन लाईनला निश्चितपणे प्रतिकार आणि इंडक्शनन्सचे काही मूल्य असते तर जर माझा कारखाना येथे कुठेतरी स्थित असेल आणि मी एक प्रचंड प्रवाह तयार करेल मग मी या सर्व आर आणि एल मध्ये सर्वत्र भरपूर ड्रॉप घेणार आहे सर्वत्र ड्रॉपिंग होईल म्हणून पुढील मजल्यावरील शेजार ज्याचा कदाचित दुसरा कारखाना आहे जर ते या ठिकाणी व्होल्टेज पहात असतील तर जेव्हा मी मशीन चालू करतो तेव्हा माझ्याकडे खूपच कमी व्होल्टेज असते तर सामान्यत ते 400 व्होल्ट असू शकते आता ते 380 व्होल्ट किंवा 360 व्होल्ट असू शकते जेणेकरून माझ्या उद्योगाच्या आवारात जवळील समान ओळीत कनेक्ट केलेल्या उपकरणांसाठी हे नक्कीच चांगले नाही तर सामान्यत वीज पुरवठा प्रदाता आणि ग्राहक असे म्हणतात की आपण हे भार वापरु शकत नाही वेल्डिंग उदाहरणार्थ जर आपण थेट वीजपुरवठ्यातून वेल्डिंग करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल कारण ते शॉर्ट सर्किट आहे बहुतेक वेळा वेल्डिंग होते जेव्हा कमानी तयार केली जाते आणि आपण इलेक्ट्रोड तिथे ठेवता तर हे एक शॉर्ट सर्किट आहे म्हणून आपणास दिसेल की करंट काढलेला रेखांकन खूपच जास्त आहे व्होल्टेज उतारावर आहे म्हणूनच इतर उपकरणांसाठी खरोखर धोकादायक आहे ज्यास सतत व्होल्टेजची आवश्यकता असते म्हणून आपण त्या उपकरणाला त्यामध्ये कनेक्ट करू शकत नाही लाईन किंवा आपण वापरल्या जाणार्या उपकरणांवर निर्बंध घालणे आवश्यक आहे किंवा ते वापरले जाऊ शकत नाही म्हणून DOL सामान्यत प्रारंभ होणारी केवळ 50 किलोवॅट रेटिंगपेक्षा कमी मोटर्ससाठी वापरली जाते खरं तर 10 किलोवॅट रेटिंगसाठी कदाचित 10 किलोवॅट रेटिंग पर्यंत ते वापरणे बरोबर आहे परंतु निश्चितपणे 50 किलोवॅटपेक्षा जास्त रेटिंगसाठी नाही म्हणून मशीन सुरू करण्याची माझ्याकडे आणखी काही पद्धत असावी म्हणून स्टार्ट डेल्टा स्टार्टिंग ही सामान्यतः वापरली जाणारी आणखी एक पद्धत आहे तर स्टार डेल्टा सुरूवात करताना साधारणपणे आम्ही असे गृहित धरतो की मोटर स्टेटर विंडिंग डेल्टामध्ये जोडलेले आहे तर जर मी डेल्टामध्ये मोटर वळण कनेक्ट करीत आहे आणि आपण काही विशिष्ट व्होल्टेज वापरत आहोत असे समजू तर मी या प्रकरणात घेणार आहे आणि या टप्प्यातील प्रत्येकाची अडचण Z आहे तर आरएमएस मूल्याच्या दृष्टीने काढलेला करंट माझ्याकडे किती आहे जर मी तो काढण्याचा प्रयत्न केला तर मला असे म्हणावे लागेल तथापि मी लाइन करंट काय काढले आहे ते पाहण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठ्यातून काय काढले गेले आहे मोटर ड्रॉईंग काय आहे ते वेगळे आहे विद्युत पुरवठ्यातून प्रत्यक्षात रेखाटलेले मोटार करंट फेज करंट आणि पॉवर सिस्टमचे अधिकार हे फक्त फेज करंट च्या रूट 3 वेळा इतके असणार आहे तर मी हे घेणार आहे त्याऐवजी मी सुरूवातीस विन्डीन्ग स्टारशी जोडण्याचा प्रयत्न केला तर मला डेल्टामध्ये नको आहे मला स्टारमध्ये देखील अशीच इच्छा आहे म्हणून अद्याप Z Z आणि Z असा काहीसा बदल झाला नाही त्याच विन्डीन्ग स्टार मध्ये पुन्हा कनेक्ट करीत आहे आणि माझ्याकडे मूलत व्होल्टेज असणार आहे समान व्होल्टेज लागू होणार आहे म्हणून येथे आपण याला Vline असे म्हटले आहे म्हणून मी त्याला पुन्हा Vline म्हणेन मी पॉवर सामान ठेवणार आहे काही बदल करणार नाही मी मोटर स्टार स्वरुपात कनेक्ट करणार आहे तर या विशिष्ट बाबतीत मी असे म्हणू शकते तर मी प्रत्येक टप्प्यात काय लागू करत आहे तर हे ते आहे तर आपण असे म्हणू या तर जर Iline delta गुणोत्तर पाहण्याचा प्रयत्न करायचा असेल आणि हे Ilinestar असेल असे मी म्हणू शकते मी असे म्हणू शकते तर मी तीन वेळा घेणार आहे असे केल्याने मी प्रारंभिक करंट मूलत कमी करत आहे परंतु प्रारंभिक टॉर्कचे काय होते आपण असे म्हटले की टॉर्क करंट च्या स्क्वेअरच्या प्रमाणात आहे आपल्याला माहित आहे की विद्युत चुंबकीय टॉर्क तर मी फक्त असे म्हणू शकते की त्यातील चौरस रेखाटला जाणारा करंट म्हणजे टॉर्कशी संबंधित असेल तर मी म्हणू शकते कारण डेल्टाचा संबंध आहे मी काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला तर मला हे मिळाल्याचा एक फायदा होईल तर टॉर्क देखील एक तृतीयांश घटकासह कमी होईल जेव्हा मी डेल्टा पाहते तेव्हा टॉर्क खूपच जास्त होईल म्हणून आपण मशीनद्वारे व्युत्पन्न केलेल्या टॉर्कवर टोला मारला परंतु आपण विद्युत् प्रवाह कमी करत आहोत म्हणून जर मी एखादि इंडक्शन मोटर चालू करण्याचा प्रयत्न करीत असेल ज्यास कदाचित एखाद्या आधाराने जोडलेले असेल इलेक्ट्रिक वाहनाशी जोडलेले असेल किंवा लिफ्टमध्ये जोडलेले असेल कारण त्या गोष्टींसाठी उच्च टॉर्क आवश्यक असेल तर येथे टॉर्क खूप मर्यादित आहे मला टॉर्कची चांगली किंमत मिळणार नाही म्हणून जर मी ते डेल्टामध्ये सुरु केले असेल तर कदाचित माझे मशीन चालू झाले असते माझी सिस्टम चालू झाली असती परंतु जर मी डेल्टा स्टारला जोडल्यानंतर त्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर मला चांगल्या प्रमाणात टॉर्क मिळणार नाही तर हे मुख्यतः त्या प्रयोगांमध्ये लागू आहेत जिथे मला मोठ्या स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता नाही विशेषत पंखा पंप जर आपण पंख्या कडे पाहिले तर टॉर्क ओमेगा स्क्वेअरचे प्रमाण आहे लो टॉर्क हे ओमेगा स्क्वेअरचे प्रमाण आहे म्हणून जर मी पाहिले तर पंखा किंवा पंप ड्राइव्ह म्हणूनच जर सुरुवातीला खरोखरच लहान असेल तर त्याभोवतालची मोठ्या प्रमाणात हवा विस्थापित करण्याची गरज नाही म्हणून जेव्हा मी सुरू करते तेव्हा मला खूप लहान टॉर्कची आवश्यकता असते आणि जसजसे मी वेग वाढविते तसतसे मला जास्तीत जास्त टॉर्कची आवश्यकता असते तर हे पंखा किंवा पंप ड्राईव्हवर बरेच लागू आहे आणि ह्या टॉर्क डेल्टा स्टारटिंग चा उपयोग सामान्यतः कृषी पंप सेटमध्ये केला जातो तर स्टार डेल्टा स्टार्टर्सचा वापर सामान्यपणे कृषी पंप सेटमध्ये केला जातो कारण त्यांच्यापैकी बहुतेकांना फारच लहान टॉर्कची आवश्यकता असते जेव्हा एखादी मोठी गोष्ट सुरू केली जात नाही आणि सामान्यत काही वेळ विलंब होईल बहुधा स्टारमध्ये असेल 5 सेकंद 0 7 सेकंद व त्यानंतर आपोआप ते डेल्टावर जाईल जेणेकरून जेव्हा हे घडते तेव्हा दोन्ही वळण बाहेर आणले जाणे आवश्यक आहे जर माझ्याकडे A B C तीन फेज विंडिंग्ज असतील तर माझ्याकडे हे A म्हणून B आणि हे C सारखे असेल जर मला स्टार हवा असेल तर मला येथे संपर्क करणारे आणि येथे संपर्क करणारे असावे लागेल दोन असणे आवश्यक आहे म्हणून हे संपर्क सुरू करीत आहेत ते बंद होतील आणि मी येथे A B C तीन टप्प्यातील पुरवठा देणार आहे तर हा स्टारटिंग कॉन्टॅक्टर असेल जो बंद होईल आणि जर मला खरोखर हे डेल्टामध्ये जोडायचे असेल तर येथून असे काहीतरी माझ्याकडे येथून असे काहीतरी असेल माझ्याकडे एक संपर्ककर्ता असेल परंतु हा चालू असताना असेल आणखी एक हे मला पाहिजे म्हणजे हे पुन्हा कार्यरत कॉन्टॅक्टर असेल आणि तिसरा ह्या आणि ह्या मध्ये जोडावे लागेल हा दुसरा कार्यरत संपर्ककर्ता असेल म्हणून प्रारंभ करणारे संपर्क ओपन केले जातील आणि रनिंग कार्यरत संपर्क बंद होतील आणि नंतर ते डेल्टामध्ये आपोआप जोडले जातील आणि त्यानंतर ते उच्च टॉर्क घेईल म्हणून स्टार डेल्टा स्टार्टिंगचा उपयोग शेती पंप सेटमध्ये खूप केला जातो परंतु कृपया लक्षात घ्या जेव्हा मी प्रारंभ करणारे संपर्क ओपन करत आहे आणि नंतर संपर्क चालू ठेवण्यासाठी कनेक्ट करत आहे तेव्हा थोड्या काळासाठी सर्किटमध्ये ब्रेक आहे म्हणून आपला भार त्यास सक्षम असेल कारण हा पंप आहे ते ठीक आहे ते फक्त पाणीपुरवठा करत आहे जरी थोड्या काळासाठी काही झालं तरी काही प्रमाणात घट होणार नाही तर अगदी ठीक आहे जिथे काही खरी अचूकतेची मागणी केली जात नाही तर सर्किटमध्ये याचा खंड होईल जेव्हा तो स्टार वरून डेल्टामध्ये बदलत असेल आणि आणखी एक समस्या देखील असू शकते माझ्याकडे नेहमी परत EMF असतो ट्रान्सफॉर्मर प्रमाणे माझ्याकडे नक्कीच EMF परत येईल फ्लक्स ताबडतोब कमी होऊ शकत नाही म्हणून जेव्हा मी सर्किट विभंगक करून पुन्हा सर्किट कनेक्ट केल्यावर तेव्हा माझ्याकडे नक्की काही प्रमाणात EMF असेल व्होल्टेज जे प्रेरित केले गेले होते आणि पुरवठा लाइनमधून येणारे व्होल्टेज काहीही आहे का ते अपूर्ण विरोध असल्यास माझ्याकडे सध्याचे प्रमाण खूप आहे ते 180 डिग्री टप्प्याटप्प्याने येऊ शकतात जर मी परत ईएमएफ काही प्रमाणात असणार आहे तर मला असे काहीसे लागू व्होल्टेज मिळेल ते या बिंदूत आणि जे काही प्रेरित ईएमएफ आहे त्या दरम्यान लागू केले जात आहे तर या प्रत्येक विन्डीन्गस मध्ये दोन बॅक EMF म्हणजेच बॅक EMF आहे आणि लागू केलेला व्होल्टेज पूर्णपणे एकमेकांना विरोध करत असल्यास खूप मोठे प्रवाह लिमिट करणे आवश्यक आहे ते 180 डिग्री टप्प्याटप्प्याने आहेत जर ते प्रत्यक्षात साधारणपणे टप्प्यात असतील तर माझ्याकडे मोटर वळणमुळे इतकी व्होल्टेज सहन होणार नाही तर ही साधारणत अंतर्निहित समस्या आहेत ज्यात मी अशा परिस्थितीत तोंड देत आहे जिथे मी सर्किट मोडून पुन्हा सर्किट जोडणार आहे तर हे सर्किट विभंगत आहे आणि पुन्हा एकदा सर्किटला कनेक्ट करीत आहे म्हणूनच स्टार डेल्टा सुरू होण्यास सामान्यत आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांपैकी ही एक समस्या आहे तर एक Eb आहे तर दुसरी Vapplied असेल जर ते आऊट ऑफ फेज असेल तर मला एक मोठी समस्या येईल तर अशा आणखी अनेक पद्धती आहेत ज्या मला थोडीशी अचूक सुरुवात देखील देतील जी काही विशिष्ट कालावधीत शक्य आहे आणि इत्यादी म्हणून आम्ही DOL कडे पाहिले स्टार डेल्टा स्टारटिंग कडे पहात आहोत ज्याची आपण चर्चा करणार आहोत त्याची सुरू करण्याची तिसरी पद्धत म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टारटिंग आपण प्रयोगशाळेत वापरलेला इलेक्ट्रो मेकॅनिक्सच्या लॅबमध्ये सामान्यत ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरत होतो आमच्याकडे नेहमीच तीन टप्प्यातील ऑटो ट्रान्सफॉर्मर असतो म्हणून आपण जे पहात आहोत ते येथे आहे माझ्याकडे असलेल्या तीन टप्प्यांचा पुरवठा येथे आहे माझ्याकडे तीन फेज व्हेरिएक असणार आहे मी ते कनेक्ट झाले असल्यासारखेच दर्शवित आहे म्हणूनच हे असे कनेक्ट झाले आहे तर हा ए बी सी आणि हा तीन टप्प्यांचा व्हेरिएक आहे आता मी येथे माझी इंडक्शन मोटर फक्त या दोघांमधील फरक ओळखण्यासाठी घेणार आहे मला कदाचित इंडक्शन मोटर वळण काढायला द्या मी पुन्हा ते स्टारमध्ये दाखविले आहे की ते स्टार मध्ये नसावे ही गरज आहे डेल्टामध्येही असू शकते म्हणून हे हे कसे होणार आहे तर हे वास्तविक स्टेटर आहे आणि येथे रोटर आहे मी स्क्विरल केज रोटर दर्शवित आहे म्हणूनच हा रोटर आहे हे स्टेटर आहे म्हणूनच एकूणच हे इंडक्शन मोटर आहे आता येथून मी हे कदाचित एका टप्प्यात जोडत आहे मी हे दुसर्या टप्प्यात पुन्हा कनेक्ट करत आहे आणि मी तिसर्या टप्प्यात जोडत आहे कृपया लक्षात घ्या मी व्होल्टेजचा अगदी लहान भाग वापरत आहे कारण हा जॉकी पॉईंट किंवा व्हेरिएबल पॉईंट आहे तर जर शंभर वळणे असतील तर मी हे लागू करीत आहे बहुधा मी फक्त दहा वळणांसाठीच हे लागू करीत आहे त्यापेक्षा जास्त काही नाही तर मी संतुलित पद्धतीने अगदी कमी प्रमाणात व्होल्टेज वापरत आहे तिन्ही टप्पे संतुलित आहेत कारण थ्री फेज व्हेरिएक जॉकी संतुलित पद्धतीने फिरत आहे मी फक्त एकाच टप्प्यातील वळण पाहण्याचा प्रयत्न केला तर माझा व्हेरिएक हा आहे हा Vsupply हा वीजपुरवठा आहे आणि मी जेकी पॉईंटला जोडण्यासाठी आहे आणि नंतर मी मोटरवर हे लागू करणार आहे तर मी असे म्हणत आहे की येथे वळणांची संख्या आहे परंतु मी फक्त एक वळण लागू करत आहे उदाहरणार्थ n1 म्हणजे इंडक्शन मोटरवर लागू केलेल्या व्होल्टेजच्या पुरवठ्याच्या व्होल्टेजचे गुणोत्तर प्रत्यक्षात मोटारमधून एवढा करंट घेऊ या जर मी असे म्हटलं की हे झेड इम्पेडन्स झेड आहे तर असेच होईल म्हणून मी टॉर्ककडे पाहण्याचा प्रयत्न केला कारण आपल्याकडे टॉर्क असणार आहे माझ्याकडे व्हेरिएक्स नसते तर टॉर्क बनला असता तर टॉर्कच्या घटकाद्वारे घट झाली आहे किंवा कमी झाली आहे म्हणून मी Te मूल च्या घटकाद्वारे टॉर्कमध्ये घट कमी करणार आहे मूळ टॉर्क काय बनणार आहे याच्या तुलनेत मी काय पाहण्याचा प्रयत्न केला तर परंतु जर मी येथे विद्युत् प्रवाह पाहत आहे कारण माझ्याकडे व्होल्टेज प्रमाण म्हणून n1 असेल तर करंट 1 n होईल कारण माझ्याकडे असणार आहे तर मी या बाबतीत असे म्हणू शकते की जर माझ्याकडे फक्त Vprimary किंवा Vsupply आणि हे Vmotor आहे तर मी म्हणावे हे नेहमीच वैध असते म्हणून मूलत माझ्याकडे असणार आहे तर करंट आणि टॉर्क दोन्ही वास्तविकतेने घटकाद्वारे कमी केल्या किंवा कमी केल्या जातात जेव्हा आपण व्हेरिएक्समधील प्राथमिक बाजूचे दुय्यम वळण प्रमाण म्हणून एन १ वापरत असतो तर स्टार डेल्टापासून सुरू होण्यासारखेच हे अगदी साम्य आहे जर आपण असे गृहीत धरले की n ऐवजी 1 असा आहे माझ्याकडे 1 आहे आपण स्टार डेल्टा स्टारटिंग आणि या ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टारटिंग मध्ये कोणताही फरक पाहणार नाही जर मी असे गृहीत धरले की माझ्याकडे अजूनही मोटर वाईन्डिन्ग डेल्टामध्येच जुळलेले आहे परंतु माझ्याकडे हे 1 एक समाविष्ट केलेले व्हेरिएक्स म्हणून आहे हे अगदी 1 स्टार डेल्टा स्टार्टींग सारखेच वागेल तर ही पद्धत उच्च स्टार्टींग टॉर्कची आवश्यकता असलेल्या लोड साठी देखील खरोखर चांगली नाही तर हे आपल्याला मूलत तिसरी पद्धत की जी ऑटो ट्रान्सफॉर्मर च्या स्टार्टींग ची आहे ह्या बाबत सांगते स्टार्टींग करण्याची आणखी एक पद्धत आहे आपण पाहू इच्छित असलेली स्टार्टींगची पुढील पद्धत इम्पीडन्स स्टार्टींग आहे जी डीसी मोटरच्या बाबतीत आम्ही केली त्याप्रमाणेच आहे डीसी मोटरमध्ये आम्ही मोठा आर्मेचर रेझिस्टन्स समाविष्ट केला त्या प्रमाणेच मी माझ्या वीजपुरवठ्यासह मालिकेत एक मोठा इम्पेडन्स समाविष्ट करीन तर हे थ्री फेज इम्पीडन्स आहेत म्हणून मी म्हणेन RjX हे काही RjX आणि हे काही RjX देखील आहे आणि मग हे माझ्या थ्री फेज इंडक्शन मोटर्स स्टेटरशी जोडले गेले आहे तर ही माझी थ्री फेज इंडक्शन मोटर आहे म्हणून मी नुकतेच यास जोडले आहे तर हे तीन फेजचे सप्लाय आहेत ए बी सी तर एकूणच अनिर्णित करंट कमी होईल कारण मुळात आपण हे एक्स्प्रेशन लिहिले आहे हे असेल एकूण इम्पीडन्स तसेच माझ्याकडे आहे आणि V1 व्होल्टेज आहे जे आपण देत आहोत तर हे I फेज आहे म्हणून बाहेरून मोटर वरून आर आणि एक्सचा समावेश केल्याने दर फेज करंट कमी होईल तर बाहेरून मोटर वरून आर आणि एक्सचा समावेश केल्याने दर फेज करंट कमी होईल तर माझ्याकडे आता करंटची घट आहे परंतु माझ्याकडे टॉर्कमधली सुद्धा घट आहेच सुरूवातीच्या दरम्यान जर आपण प्रत्यक्षपणे इंडक्शन मोटरकडे पहात असाल तर मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे इक्विव्हॅलेंट सर्किटकडे पाहुयात हे R1R2l असेल आणि माझ्याकडे X1X2l असेल आणि मी V1 देणार आहे तर हे आहे आपल्या इन्डक्टशन मोटरची सुरुवात स्थिती माझ्याकडे निश्चितपणे मॅग्नेटिझिंग रीएक्टन्स आहे कारण मला फ्लक्स स्थापित करावा लागेल म्हणून अंदाजे मॅग्नेटिझिंग रीएक्टन्स मी येथे दर्शवू शकते हे खरं अंदाजे आहे तर हे माझे Xm आहे म्हणून मी मोटरच्या उर्जा घटकाकडे पाहिले तर स्टार्टींग स्थितीत देखील ते चांगले होणार नाही कारण तुमच्याकडे R1R2l आहे R2l हे सामान्यत लहान स्क्विरल केज इंडक्शन मोटर्स आहे जाड रोटर बार म्हणून मी जास्त प्रतिकार घेणार नाही आर 1 ची काही प्रमाणात किंमत असेल आणि X1 आणि X2l जर मी पहात असेल तर मला खरोखर फारच लहान मूल्य मिळणार नाही कारण एअर गॅप आहे लिकेज काहीसे असणार आहे तर X1 आणि X2l प्रत्यक्षात लिकेजची व्हॅल्यूज असणार आहेत जे काहीसे मोठे आहेत Xm मुळे पण आपल्याला चांगल्या प्रमाणात करंट मिळत आहे कारण आपल्याकडे एअर गॅप आहे मी त्यास काही करू शकत नाही म्हणून आपल्याला सामान्यपणे दिसेल की प्रारंभिक उर्जा घटक चांगले नाहीये तर जर त्या बाबतीत ते चांगले नसेल जर मी R आणि jX दोन्ही समाविष्ट केले तर मला काही पॉवर फॅक्टर मिळेल समजा मी R पेक्षा जास्त X घेतले तर मला बॅड पॉवर फॅक्टर मिळेल पण तिथे जास्त हिट लॉस नसेल परंतु मी जास्त रेसिस्टन्स समाविष्ट केला आणि एक्स कमी केला तर पॉवर फॅक्टर कदाचित बर्यापैकी चांगला असेल परंतु माझ्याकडे जास्त हिट लॉस्सेस होईल म्हणून मला खर काय हवे आहे ते ठरवावे लागेल जर माझ्याकडे चांगली शीतकरण व्यवस्था असेल आणि जर पॉवर फॅक्टर ची जास्त काळजी घेतली तर मी मोठा रेसिस्टन्स आणि लहान रेसिस्टन्स समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू शकते परंतु असे असले तरी ही एक हानीकारक पद्धत आहे जी आपल्याला स्टार्टींग टॉर्क चांगल्या प्रमाणात कामगिरी देणार नाही स्टार्टींग टॉर्क अद्याप मर्यादित असणार आहे जो स्टार्ट करण्याच्या या विशिष्ट पद्धतीच्या संदर्भात आपण घेत असलेल्या समस्यांपैकी एक आहे म्हणून आपल्यास कोणत्या प्रकारची आवश्यकता आहे यावर अवलंबून मोठा R कमी X कमी R मोठा R किंवा प्रत्येकजण जवळजवळ समान होऊ शकतात इंडक्शन मोटर सुरू करण्यासाठी आमच्याकडे AC व्होल्टेज नियंत्रक असू शकतो आम्ही पूर्वी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कोर्समध्ये AC व्होल्टेज कंट्रोलर पाहिले होते याला सामान्यत सॉफ्ट स्टार्ट असेही म्हणतात म्हणूनच तुम्ही इंडक्शन मोटर वर लागू होणारे व्होल्टेज बदलण्याचा प्रयत्न करीत आहात तर माझ्याकडे फक्त RMS मूल्य असू शकते म्हणून इंडक्शन मोटरला दिलेल्या व्होल्टेजचे RMS मूल्य हळूहळू वाढविले जाईल तर या दिशेने एका थायरिस्टरच्या मदतीने आणि दुसर्या दिशेने थायरिस्टरच्या मदतीने हे केले जाते त्याचप्रमाणे मी तीन जोड्या करणार आहे ही दुसरी जोडी आहे आणि माझी अशी तिसरी जोडी असणार आहे हे थ्री फेज वीजपुरवठा आहे A B C आणि मी हे इंडक्शन मोटरशी जोडणार आहे तर असे म्हणूया की हे असेच जोडलेले आहे म्हणून मी 100 अंश किंवा 120 अंशांच्या फायरिंग अँगल ने प्रारंभ करू शकते मी मोठ्या फायरिंग अँगल ने प्रारंभ करू शकते म्हणून मी त्याकडे असे पाहत आहे जसे मी फक्त एका विशिष्ट फेजने बघत आहे जर हे माझे लागू केलेले व्होल्टेज असेल जर मी 100 डिग्री किंवा काहीतरी फायरिंग अँगल ने पाहिले तर मी फक्त एवढेच व्होल्टेज देईल आणि त्याव्यतिरिक्त काहीच नाही आणि हळू हळू मी फायरिंग अँगल बदलू शकते जसे की मशीन वेग वाढवितो जसजशी मशीन वेग वाढवेल तसतसे माझ्याकडे आणखी बॅक ईएमएफ तयार होईल जेणेकरून आपोआप करंट चालू होईल त्या क्षणी मी प्रयत्न करू शकते फायरिंग अँगल कमी करा वेग वाढल्यामुळे α कमी होईल म्हणूनच मोटरवर लागू होणार्या व्होल्टेजचे आरएमएस मूल्य मूलत बदलू शकते आणि माझ्याकडे संपूर्ण नियंत्रण असू शकते कारण मी माझ्याकडे फायरिंग अँगल स्वत च्या इच्छेनुसार बदलताना पहात आहे म्हणून मी मोटर व लोड सिस्टमच्या आवश्यकतेनुसार व्होल्टेजची मात्रा निश्चितपणे समायोजित करण्यास सक्षम आहे पुन्हा स्टार्टींग टॉर्कची आवश्यकता इतकी जास्त नसल्यास पुन्हा स्टार्टींग टॉर्कची आवश्यकता जास्त असल्यास हे चांगले पर्याय असल्यासारखे वाटते पुन्हा मी व्होल्टेजचे फक्त कमी मूल्य वापरत आहे तर मला खरोखर चांगले किंवा चांगले प्रमाण कसे मिळेल टॉर्कचे प्रमाण त्यामुळे उच्च टॉर्क आवश्यक असल्यास हे देखील निश्चितपणे चांगले नाही जर उच्च स्टार्टींग टॉर्कची आवश्यकता असेल तर हा एक चांगला पर्याय नाही आणखी एक मोठी समस्या हार्मोनिक्स आहे आपण निश्चितपणे साइनसॉइडल व्होल्टेज किंवा साइनसॉइडल करंटकडे पहात नाही सर्व काही नॉन सायनुसॉइडल आहे म्हणून मोटरमध्ये तिसरा हार्मोनिक पाचवा हार्मोनिक सातवा हार्मोनिक आणि इतका असू शकतो की जे खरोखर चालू मोटर बरोबर इंटरफेर होईल जेव्हा हार्मोनिक रिच सप्लाय केल्यावर इंडक्शन मोटरचे वर्तन कसे असेल हे आपण पाहू आपण फेड इंडक्शन मोटर इनव्हर्टरकडे जात असताना त्याक्षणी आपण त्याबद्दल अधिक तपशीलवार चर्चा करू परंतु इंडक्शन मोटरला अनावश्यक हार्मोनिक्स देणे खरोखरच कदापि चांगला पर्याय नाही म्हणूनच आतापर्यंत आपण ज्यावर चर्चा केली त्या सर्व स्क्विरल केज तसेच वाऊंड रोटर इंडक्शन मोटर या दोन्ही बाबतीत लागू आहेत कारण स्टेटरच्या बाजूने इंडक्शन मोटरच्या कामात मी हस्तक्षेप करीत आहे जे आतापर्यंत स्टेटरच्या बाजूने आहे जेणेकरून वाऊंड इंडक्शन मोटर तसेच स्क्विरल केज इंडक्शन मोटर या दोन्हीसाठी निश्चितपणे कार्य करू शकेल म्हणून जर आपण दुसरी पद्धत पहात असाल जी फक्त वाऊंड रोटर इंडक्शन मोटरवर लागू आहे हा वाऊंड रोटर इंडक्शन मोटरचा रोटर रेसिस्टन्स आहे म्हणून आपण खरंच पाहुयात की मी वाऊंड रोटर इंडक्शन मोटर रेखांकित केली आहे का मी हे काहीसे असे दर्शवायला हवे हे माझे स्टेटर आहे स्टेटर मूलत समान आहे म्हणूनच रोटरचा विचार केला तर वाऊंड रोटरमध्ये सामान्यपणे आम्ही तीन वाइंडिंग दर्शवितो ते ह्या सारखे ते स्लिप रिंगशी जोडलेले आहेत स्क्विरल केज स्क्विरल केज मधील फरक सामान्यपणे आम्ही हे असे दर्शवितो माझ्याकडे येथे स्टेटर आहे हे रोटर आहे रोटर आम्ही हे असे दाखवितो हे मूलत रोटर बार दर्शवित आहे म्हणूनच हे केज इंडक्शन मोटरचे प्रतिनिधित्व आहे तर हे स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे प्रतिनिधित्व आहे आपणास डीसी मोटर माहित आहे डीसी मोटर नेहमीच दोन ब्रशसह अशाच प्रकारे प्रतिनिधित्व केली जाते कारण मला असे दिसते की काही मुले इंडक्शन मोटर काढत आहेत आणि दोन ब्रशेस दर्शवित आहेत कृपया असे कधीही करु नका जर ते थ्री फेज इंडक्शन मोटर असेल तर आपल्याकडे ब्रशेस असू शकत नाहीत आपल्याला माहित आहे की दोन टोकांवरुन बाहेर पडणे जेव्हा आपण आकृती काढता तेव्हा प्रतिनिधित्व करणे फारच महत्वाचे नसते तर रोटरची तीन टर्मिनल जी बाहेर आणली आहेत मी येथे अतिरिक्त प्रतिकार जोडलेले असू शकत परंतु ते कदाचित थ्री फेज वरील प्रतिकार असतील म्हणून जर माझ्याकडे असे अनेक प्रतिकार जोडले गेले असतील तर वेग अधिक आणि अधिक वाढत गेल्यामुळे मी त्यांना शॉर्ट सर्किट करेन म्हणूनच मी सामान्यपणे या प्रत्येक प्रतिकाराला ओलांडून कनेक्ट केलेले संपर्क साधू शकतील जे मशीन्सचा वेग वाढत आणि वाढत गेल्यामुळे बंद होऊ शकतात म्हणून मी या प्रतिकारांसाठी फक्त संपर्क दर्शवित आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे पुढील प्रतिकारांसाठी संपर्क साधक असतील आणि ते मोटार वेगमुळे पुढे बंद होतील म्हणून जर मी असे म्हटले हे R बाह्य एकत्र आहे तर आपण इंडक्शन मोटरसाठी हे लिहिले आम्ही मॅग्नेटिझिंग करंट Im कडे दुर्लक्ष करीत असल्यास मी म्हणायला हवे म्हणून मी इतकेच म्हणू शकते की मी Te starting कडे बघितल्यास मी हे लिहिण्यास सक्षम असावे कारण s 1 आहे तर जर मी या एक्स्प्रेशन कडे पाहण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे R2l चा उल्लेख होत आहे म्हणून जर मी रोटर रेसिस्टन्स वाढवू शकले तर मी केवळ स्टार्टींग करंट कमी करत नाही तर स्टार्टींग टॉर्कमध्ये देखील वाढ करेन तर जर मी रोटर रेसिस्टन्स ला मनाच्या स्थिती प्रमाणे घेतले तर मला दोन फायदे होईल मी सुरवातीचा रनिंग करंट खाली आणीन बरोबर आणि स्टार्टींग टॉर्क मधील घट होईल पण तिथे मला स्क्विरल केज मध्ये जे मिळाले ते मला फक्त स्टेटरच्या बाजूने उगाच काही खटपट करावी लागेल हि खटपट रोटरच्या बाजूने मी करू शकत नाही अगदी रोटरच्या बाजूला मी स्पर्श पण करू शकत नाही परंतु येथे मी निश्चितपणे रोटर रेसिस्टन्स ला स्पर्श करू शकेन आणि रोटर रेसिस्टन्स सुधारित करू शकेन तर स्क्विरल केज च्या तुलनेत मला स्टार्टींग टॉर्क मिळण्यास सक्षम आहे जर मला करंट कमी मिळू शकला नाही तर मला अधिक चांगले टॉर्क मिळाले असते यात काही शंका नाही परंतु माझा प्रामाणिक हेतू स्टार्टिंग करंट खाली आणणे आहे म्हणून जेव्हा मी स्टार्टिंग प्रवाह खाली आणत असते तेव्हा मी स्टार्टिंग टॉर्क देखील कमी प्रमाणात कमी करते जर मी त्या मार्गाकडे पाहिले तर स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या तुलनेत मी खरोखरच त्यास कमी करणार नाही तर रोटर रेझिस्टन्स कंट्रोल अनेक मार्गांनी प्रत्यक्षात फायदेशीर ठरेल एक निश्चितपणे करंट खाली येत आहे आणि केज मोटारच्या बाबतीत टॉर्क इतका कमी होत नाही कारण माझ्याकडे हा अंश प्रतिरोधक पॅरामीटर देखील येत आहे मी समाविष्ट करीत असलेल्या बाह्य प्रतिकारांपैकी काहीही आहे R2l Rexternal असणार आहे आणि स्पष्टपणे पॉवर फॅक्टर देखील खाली येणार नाही पॉवर फॅक्टर बर्यापैकी चांगला असेल मी खूप चांगले म्हणणार नाही परंतु बर्यापैकी चांगले आहे कारण माझ्याकडे R1 X1 Xm असेल तर मी R2lRexternalls समकक्ष सर्किट ला रिकॉल करेल आणि मी एक्स 2 एल घेणार आहे रोटर रेझिस्टन्स सुरू होण्याच्या वेळेस हे माझे समकक्ष सर्किट होते तर मुळात आपण दोन्ही मोटर्समध्ये सामान्य होण्याच्या या सर्व पद्धती पाहिल्या ज्या शेवटच्या पद्धतीशिवाय मी फक्त रोटर रेझिस्टन्सने खटपट करणार आहे